सोलुशन असाइन्मेंट 1 प्रॉब्लेम्स 4 9 आपण असाइनमेंट एक सोडवत होतो आणि हे टुटोरिअल आपण प्रश्न क्रमांक चार पासून नऊ पर्यंत सोडवूया प्रश्न क्रमांक चार असे सांगतो की जर आपल्याकडे दोन अनंत लांब असलेले परस्परांना व्यापलेले दंडगोल आहेत तर दोन अनंत लांब असलेले परस्परांना व्यापलेले दंडगोल ज्यांची त्रिज्या कॅपिटल R आहे असे बनवूया तर हे येथे त्रिज्या कॅपिटल R आहे एक दंडगोल चार्ज डेन्सिटी ऱ्हो वाहून नेतो आहे तर येथे या काळ्याला दंडगोल चार्ज डेन्सिटी ऱ्हो वाहू द्या आणि हा लाल चार्ज डेन्सिटी वजा ऱ्हो वाहत आहे या दोन दंडगोल यांच्या अक्षांमधील अंतर हे a आहे आणि a हे 2 r पेक्षा लहान आहे म्हणून ती एकमेकांना व्यापत आहेत तर हे अंतर a आहे या व्यापलेल्या क्षेत्रांमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड चे मॅग्निट्युड आपल्याला मोजायची इच्छा आहे तर मला याकडे वरतून बघू द्या जर मी याकडे वरतून बघितले येथे एक दंडगोल आहे येथे हा दुसरा दंडगोल आहे आणि हे ते व्यापलेले क्षेत्र आहे जिथे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मोजायची इच्छा आहे तर या व्यापलेला क्षेत्रांमध्ये असलेले इलेक्ट्रिक फील्ड हे असणार आहे नेट फील्ड जे असणार आहे E जे की इलेक्ट्रिक फील्ड E 1 यांची बेरीज आहे जे पॉझिटिव्ह चार्ज धन E2 मुळे आहे जे निगेटिव्ह चार्ज मुळे आहेत तर मला हे दाखवून द्या की व्यापलेल्या क्षेत्रांमध्ये हे कसे दिसते E 1 मुळे असलेले इलेक्ट्रिक फील्ड जे धन चार्ज मुळे असणार आहे हे येथे कोणत्याही बिंदूवर असणार आहे आणि ते या व्हेक्टर सोबत असणार आहे तर मला हे असे रेडियली आऊट बनवू द्या आणि हे लाल मुळे असलेले फील्ड लाल दाखवलेल्या व्हेक्टर सोबत असणार आहे त्यांच्या मॅग्निट्युड बद्दल काय चला ते मोजू या EE1E2 धनभारित दंडगोलाच्या केंद्रापासून पासून असलेले अंतर R 1 असे घेऊयात आणि म्हणून हे व्हेक्टर R 1 आहे आणि ऋण चार्ज चे ऋणभारित दंडगोलाच्या केंद्रापासून अंतर ते व्हेक्टर R 2 असू द्या आणि म्हणून फिल्ड हे E1 आणि E 2 मुळे असणार आहे आणि म्हणून त्यांची बेरीज चला गणना करून E 1 आणि E 2 गॉस लाँ पासून मोजुया तर जर मी धनभारित दंडगोल बघितले अंतर r 1 असताना गॉस लाँ पासून आधी सममितीने E हे फक्त रेडियल दिशेने असणार आहे आणि म्हणून E डॉट ds असे येते की ते समावृत्त चार्ज बरोबर आहे जे पाय असणार आहे जर हे अंतर r पाय r1 चा वर्ग असे असणार आहे आणि जर मी या दंड गोला च्या पृष्ठभागाची लांबी किंवा उंची ही 1 छेद एपसिलोन 0 गुणिले ऱ्हो घेतली आणि E हे सर्व r साठी सारखेच आहे तर हे असणार आहे E गुणिले 2 पाय r 1 1 बरोबर आहे पाय r 1 चा वर्ग छेद एपसिलोन 0 किंबहुना तुम्हाला माहित आहे की हे तुमच्या बारावीच्या मधील शिकल्या प्रमाणे परंतु असू द्या आपण करूयात तर पाय दोन्ही बाजूंनी कॅन्सल होतो हा एक r 1 चा r 1 दोन्ही बाजूंनी कॅन्सल होतो l दोन्ही बाजूंनी कॅन्सल होतो आणि म्हणून E 1 चे मॅग्निट्युड हे पाय च्या बरोबर आहे पाय कॅन्सल होतो आहे बरोबर आहे तिथे असलेला ऱ्हो सुद्धा माफ करा बरोबर आहे r 1 ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 आणि व्हेक्टर साठी ते रेडियल दिशेने आहे मी असे लिहू शकतो की E व्हेक्टर बरोबर आहे r 1 ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 E 2πr1lr12l0ρ ∴E1r120 तशाच पद्धतीने ऋण चार्ज साठी फिल्ड हे असणार आहे विरुद्ध दिशेने मॅग्निट्युड हे सारखेच असणार आहे आणि म्हणून E 2 हे असणार आहे r 2 ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 मी 2 मिळवतो आणि मला मिळते E बरोबर आहे ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 r 1 अधिक r 2 पण r 1 अधिक r 2 काय आहे मला या आकृतीकडे जाऊद्या जिथे दाखवले आहे 2 व्यापलेले क्षेत्र r 1 अधिक r 2 हे व्हेक्टर a आहे धनभारित दंडगोल यापासून ऋण भारित दंडगोला पर्यंत ते व्हेक्टर आहे आणि म्हणून ते बरोबर असणार आहे ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 हा एक विलक्षण निकाल आहे ते म्हणजे व्यापलेल्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे स्थिर इलेक्ट्रिक फील्ड आहे मी कोणत्या पॉईंट वर आहे याची पर्वा न करता आणि त्याचे मॅग्निट्युड ऱ्हो छेद 2 एपसिलोन 0 एवढे आहे E2r220EE1E2ρr1r220a20 पुढे मी प्रश्न क्रमांक पाच सोडवतो जे असे सांगत आहे की व्हेक्टर फिल्ड चे डायव्हर्जन्स जे एका फंक्शन f ने वर्णन केलेले आहे जे x y आणि z चे चे फंक्शन बरोबर आहे x चा वर्ग x युनिट व्हेक्टर अधिक 6 x y z y युनिट वेक्टर अधिक z चा वर्ग x z युनिट वेक्टर डायव्हर्जन्स काय आहे आपल्याला f डायव्हर्जन्स मोजायची इच्छा आहे जे दुसरे काही नसून x च्या संदर्भात x या दिशेत असलेले पार्शियल डेरिव्हेटिव्ह अधिक y पार्शियल अधिक z पार्शियल z डॉटेड त्यासोबत x चा वर्ग x अधिक x y z y अधिक z चा वर्ग x z जे की मी असे लिहू शकतो जे मी एकदाच पूर्णत्वाने करीन आणि मग तुम्ही असे बघू शकता की त्यातून अर्थ निघतो जर फक्त x कंपोनंन्ट चे x पार्शियल डेरिव्हेटिव्ह y कंपोनंन्ट चे y पार्शियल डेरिव्हेटिव्ह z कंपोनंन्ट चे z पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतले पण आपण यावेळी ते एकदाच पूर्णत्वाने करूयात x2x6xyzyz2zz तर आपण असे करूयात की x डॉटेड d सोबत छेद dx हे मला देणार आहे 2 x x युनिट डायरेक्शन अधिक 6 y z हे y दिशेमध्ये अधिक z चा वर्ग z दिशेमध्ये अधिक y युनिट वेक्टर डॉटेड पहिल्या संज्ञे सोबत जे मला 0 देते दुसरी सज्ञा मला असे येते की 6 x y ही y दिशेमध्ये अधिक 2 z x हे z दिशेमध्ये मी डॉट प्रॉडक्ट घेतो आणि अंतिम उत्तर जे आपल्याला मिळते ते 2 x आहे कारण की x डॉट z हे 0 अधिक 6 x z अधिक 2 z x आहे जे परिणामकारकपणे z कंपोनंन्ट चा z डेरिव्हेटिव्ह y कंपोनंन्ट चा y डेरिव्हेटिव्ह x कंपोनंन्ट चा x डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यांची बेरीज करण्यासारखे आहे 06xyy2zxz प्रश्न क्रमांक सहा जो असे सांगतो की जर वेक्टर फिल्ड A x y z चे डायव्हर्जन्स जे असे दिले आहे की 2 अल्फा x हे x या दिशेत अधिक बीटा y हे y या दिशेत वजा 3 ग्यामा z हे z या दिशेत जर त्याचे डायव्हर्जन्स 0 असणार आहे तर अल्फा बीटा आणि ग्यामा यांच्यात काय संबंध आहे तर आपण A चा डायव्हर्जन्स घेऊया जे x युनिट वेक्टर पार्शियल x शी संबंधित अधिक y युनिट वेक्टर पार्शियल y शी संबंधित अधिक z युनिट वेक्टर पार्शियल z डॉटेड शी संबंधित सोबत 2 अल्फा x x अधिक बीटा y y वजा 3 ग्यामा z z जे फक्त x शी संबंधित x कंपोनंन्ट चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या बरोबर आहे तर हे बनते 2 अल्फा अधिक बीटा वजा 3 ग्यामा बरोबर आहे 0 बरोबर आहे तर यामधील संबंध हा आहे की जर डायव्हरजन्स 0 हा असलाच पाहिजे असेल तर किंवा ज्या पद्धतीने तुमच्या या असाइनमेंट मध्ये उत्तर दिले आहे अल्फा छेद 3 अधिक बीटा छेद d वजा ग्यामा छेद 2 जे बरोबर आहे 0 2αxxβyy 3γzz0 2αβ 3γ0 36 20 प्रश्न क्रमांक सात चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठीचे इलेक्ट्रिक फील्ड हे असे दिले आहे की तुम्हाला एक इलेक्ट्रिक फिल्ड चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी r च्या परिभाषेत जे गोलाकार अंतर गोलाकार पोलर अक्ष वापरले आहे C e चा घात वजा लांबडा r छेद r चा घन r वेक्टर त्याचा अर्थ ते अवलंबन जर मी मोजले r चे अवलंबन r च्या परीभाषेमध्ये तर ते फक्त C e चा घात वजा लांबडा r छेद r चा वर्ग असणार आहे आणि ते r चा वर्ग जसे येते त्याच्या रेडियल दिशेत असणार आहे कारण की या r वेक्टर चे मॅग्निट्युड r आहे आपल्याला जे शोधायचे आहे ते असे आहे की जर आपण खूप छोटा गोल घेतला याची त्रिज्या ओरिजिन च्या आसपास एपसिलोन आहे तर या गोलामध्ये समाविष्ट असलेले चार्ज एपसिलोन च्या लिमिटमध्ये 0 होणार आहे ते दिले जाते ErCe λrr3r।Er।Ce λrr2 तर आपण गॉस लाँ वापरूया जे असे म्हणते की इथे E डॉट ds हे बरोबर आहे Q समाविष्ट केले गेलेल्या एपसिलोन 0 आणि आपण जे करणार आहोत ते असे आहे की आपण ओरिजिन घेत आहोत आणि इथे आपण एक छोटा गोल घेत आहोत Ds हे सर्वीकडे रेडियल असणार आहे तर मी असे लिहू शकतो की E डॉट ds आहे C e चा घात वजा लांबडा r छेद r चा वर्ग गुणिले r युनिट वेक्टर डॉट ds जे असणार आहे 4 पाय r चा वर्ग सर्व रेडियल दिशा मध्ये जर तुम्हाला हे खरोखरच अजून व्यवस्थित पणे लिहावे अशी आवड असेल तर मी हे r युनिट वेक्टर ओमेगा r चा वर्ग ने डॉटेड असे घेतो की जे खरोखरीच खूप क्षेत्राचे छोटे घटक आहे इथे r युनिट वेक्टर जे मग असे येते की C e चा घात वजा लांबडा r छेद r चा वर्ग गुणिले r चा वर्ग आणि कारण की ते फाय किंवा थिटा वर अवलंबून नाही मी हे 4 पाय असे लिहू शकतो खरे पाहता हे 4 पाय C e चा घात वजा लांबडा r r चा वर्ग कॅन्सल होता जे बरोबर आहे Q समाविष्ट आहे छेद एपसिलोन 0 r24π4πCe λrQ0 तर Q समाविष्ट हे बरोबर आहे 4 पाय C e चा घात वजा लांबडा r गुणिले एपसिलोन 0 जर r खूप लहान असेल तर r हे एपसिलोन होणार आहे जे 0 होणार आहे हे 4 पाय C एपसिलोन 0 असे जाते याचा अर्थ असा की तिथे एक ओरिजिन ला पॉईंट चार्ज आहे कारण की जरी मी ही त्रिज्या खूप कमी कमी करत गेलो 0 च्या लिमिटमध्ये तरी ते एक परिमित चार्ज 4 पाय C एपसिलोन 0 समाविष्ट करते त्याचा अर्थ तिथे एक पॉईंट चार्ज आहे जो मुळात ओरिजिन ला व्यापलेला आहे Qenclosed4πC0e λr प्रश्न क्रमांक 8 इलेक्ट्रिक फील्ड साठी आपण पुन्हा एकदा इलेक्ट्रिक फील्ड Er कडे गेलो आहोत जे बरोबर आहे C e चा घात वजा लांबडा r छेद r चा घन वेक्टर r या लहान त्रिज्जे मधून येणारा प्रवाह त्रिज्या असलेल्या कवचा मधून येणारा प्रवाह हा लहान प्रवाह नाही जो या त्रिज्या कॅपिटल R असलेल्या कवचा मधून ज्याची जाडी अत्यंत कमी dr एवढी आहे तर आपण त्रिज्या R असलेले एक कवच घेत आहोत आणि त्याची जाडी dr आहे यातून येणारा प्रवाह हा किती असणार आहे या संदर्भामध्ये लक्षात घ्या की मी या वोल्युम च्या बाबतीत जे मी येथे लाल ने रंगवत आहे तेथे 2 पृष्ठभाग आहेत तर नेट प्रवाह हा असणार आहे या आतल्या पृष्ठभागापासून येणारा प्रवाह आणि या बाहेरील पृष्ठभागापासून येणारा प्रवाह आतल्या पृष्ठभागावर जर मी पाहिले तर आतल्या पृष्ठभागावर क्षेत्राचे वेक्टर हे आतील बाजूला निर्देशित करत आहे कारण क्षेत्राचे वेक्टर हे नेहमी वोल्युम पासून बाहेर जाणारे घेतले जाते तर म्हणून क्षेत्राचे वेक्टर हे खरे पाहता वजा r युनिट वेक्टर च्या दिशेत आहे बाहेरील पृष्ठभागावर दुसऱ्या बाजूने पाहता जे मी लाल करणार आहे क्षेत्राचे वेक्टर हे धन r च्या दिशेत आहे मी याआधीच्या प्रश्नामध्ये सोडवले आहे की जेव्हा मी E डॉट ds हे s इलेमेंटअल वेक्टर ला क्षेत्राचे वेक्टर या गोलाच्या बाहेर निर्देशीत करत आहे असे घेऊन हे असे येत आहे की 4 पाय C e घात वजा लांबडा r छेद r गुणिले ते असे आहे की 4 पाय C e घात वजा लांबडा r छेद r dS4πCe λr आतील पृष्ठ भागासाठी मला हे हिरव्या ने लिहून द्या कारण की d s हे वेक्टर विरुद्ध दिशेत निर्देशीत करत आहे तर E डॉट ds आतील पृष्ठ भागासाठी असणार आहे 4 पाय C e घात वजा लांबडा r कारण ते वेक्टर हे एक बाहेर जात असलेले इलेक्ट्रिक वेक्टर आहे ते ज्या दिशेत निळ्या लाईन्स दाखवल्या आहेत त्या रस्त्याने जात आहे आणि ds हे वेक्टर त्याच्या अगदी बरोबर 180 डिग्री विरुद्ध दिशेत आहे आणि E डॉट ds बाहेरील पृष्ठभागास साठी हे असे असणार आहे की ते बरोबर आहे 4 पाय C e घात वजा लांबडा r अधिक dr मी हे स्मॉल r आता बदलणार आहे कॅपिटल R ने तर मी आता हे स्मॉल r खोडतो आणि त्याला कॅपिटल R ने बदलतो हे स्मॉल r आता बदलणार आहे कॅपिटल R ने हे स्मॉल r आता बदलणार आहे कॅपिटल R ने कारण की आपण हे त्रिज्या कॅपिटल R येथे करत आहोत आणि मी आता या दोघांची बेरीज करतो तर नेट फ्लक्स हा असणार आहे कारण की dr हे खूप लहान आहे मी हे एक्सपोनेन्शियल असे लिहू शकतो की E चा घात वजा लांबडा r गुणिले e चा घात वजा लांबडा r dr तो हा प्रवाह आहे त्रिज्या r असलेल्या आणि जाडी dr असलेल्या कवचामधून येणारा आणि तेच उत्तर आहे ds।outersurface4πCe λRdR4πCe λRe λdR4πCe λR1 λdR 4πCλe λRdR प्रश्न क्रमांक 9 चार्ज डेन्सिटी ऱ्हो इलेक्ट्रिक फील्ड E r साठी जी की दिली जाते C e चा घात वजा लांबडा r छेद r चा घन व्हेक्टर r आपल्याला गॉस लाँ ने चार्ज डेन्सिटी माहित करायची आहे आता मी डायवरजन्स थेरम वापरू शकतो डायवरजन्स घेऊन E चा थेट डायवरजन्स घेऊन पण मी कसे करणार नाही आपण या कवचा कडे बघू या कवचाच्या जवळ चार्ज डेन्सिटी काय आहे आपण या मधून निघणारे प्रवाह आधीच मोजून ठेवले आहे तर या कवचा मधून निघणारे प्रवाह हे दुसरे काही नसून 4 पाय C e घात वजा लांबडा r dr आणि हे असे असायला पाहिजे की चार्ज समाविष्ट छेद एपसिलोन 0 समाविष्ट चार्ज हा या कवचाचा वोल्युम असणार आहे जे आहे 4 पाय r चा वर्ग dr गुणिले ऱ्हो r छेद एपसिलोन 0 या दोन्ही बाजूंकडे बघा आणि तुम्ही हे डेल्टा r कॅन्सल करू शकता आपण dr कॅन्सल करत नाही खरे पाहता ते डेल्टा r असे वापस आले पाहिजे तर आपण ते कॅन्सल केले आणि हे 4 पाय कॅन्सल होते तर शेवटी तुम्हाला असे मिळते की ऱ्हो r हे बरोबर आहे C लांबडा e घात वजा लांबडा r तिथे एक एपसिलोन 0 छेद r चा वर्ग आहे ते चार्ज डेन्सिटी आहे जेव्हा तुम्ही r पासून बरोबर 0 एवढे लांब आहात ρ0 r C0e λrr2 मी या आधीच प्रश्न क्रमांक 8 मध्ये निर्देशीत केले आहे की आणि तिथे प्रश्न क्रमांक सात आहे तिथे बरोबर सेंटरला एक पॉईंट चार्ज आहे कारण की जेव्हा तुम्ही सेंटरला जाता तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड असे होते की 1 छेद r चा वर्ग कारण की E चा घात वजा लांबडा r हे 1 होते आणि म्हणून तिथे एक जास्तीची डेन्सिटी जास्तीचा चार्ज तिथे ज्याचे मॅग्निट्युड 4 पाय C एपसिलोन 0 आणि म्हणूनच चार्ज डेन्सिटी ही असणार आहे डेल्टा r कारण की हा एक पॉईंट चार्ज आहे तर या इलेक्ट्रिक फील्ड ची नेट चार्ज डेन्सिटी ही 4 पाय C एपसिलोन 0 डेल्टा r वजा C एपसिलोन 0 लांबडा छेद r चा वर्ग e चा घात वजा लांबडा r आणि तेच तुमचे उत्तर आहे